सगळ्यांना नमस्कार इंजीनियरिंग ड्रॉईंग अँड कॉम्प्यूटर ग्राफिक्स वरील आपल्या एनपीटीईएल ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे आपण कोनिक सेक्शनवरील मॉड्यूल क्रमांक 2 लेक्चर क्रमांक 14 मध्ये आहोत या व्याख्यानांमध्ये आपण फोकस डायरेक्ट्रिक्स पद्धत कॉन्सन्ट्रीक सर्कल पद्धत आयत पद्धत किंवा ऑबलॉंग पद्धत पूर्ण केली आहे आणि आजच्या वर्गात आपण आर्क ऑफ सर्कल पद्धत पाहू आर्क ऑफ सर्कल पद्धतीमध्ये एक लंबवर्तुळ ज्याचा मुख्य अक्ष ज्ञात आहे कदाचित आपण या उदाहरणात फोकायमधील अंतर 100 मि असे म्हणू या आणि आता फोकायमधील अंतर 100 मिमी आहे जर तसे असेल तर लंबवर्तुळ कसे तयार करावे तर मग आपण या क्रमाकडे पाहुया प्रथम आपला मुख्य अक्ष AB 100 मिमी काढा आणि मध्यबिंदू O शोधून काढा मुख्य अक्ष AB 100 मिमी काढा आणि मध्यबिंदू O शोधू तर बिंदू A बिंदू B हे 100 मिमी आहे आणि 50 मिमी वर आपण O शोधणार आहोत एकदा हे पूर्ण झाल्यावर फोकाय शोधा फोकाय F1 आणि F2 शोधा F1 आणि F2 हे ABवर आहेत जसे की F1O आणि OF2 प्रत्येकि 35 मिमी आहेत मुख्य अक्ष 100 मिमी आहे आणि फोकाय दरम्यान अंतर 70 मिमी आहे याचा अर्थ असा की आपल्याला O पासून विभाजन चिन्हांकित करावे लागेल येथे हे 35 युनिट आहे आणि हे देखील 35 युनिट्स आहेत आपल्या प्रमाणित सरावानुसार आपण रेखांकनावर हे परिमाण दर्शवित नाही आणि त्या रेषांचा विस्तार करून ते बाहेर कुठेतरी दर्शवावे लागतात तर एकदा आपण हे फोकाय F1 F 2 फोकस शोधल्यानंतर आपण पुढील चरणात जाऊ आता आपल्याला AB वर1 2 3 सारख्या बिंदूंची योग्य संख्या चिन्हांकित करावी लागेल जे F1 आणि F2 दरम्यान असेल ते समान किंवा कोणत्याही संख्येचे बिंदू असू शकतात एकसमान ग्रीड पहिला बिंदू दुसरा बिंदू तिसरा बिंदू चौथा बिंदू म्हणून समान संख्येसह जाणे नेहमीच सोपे आहे एकदा ते F1 केंद्राच्या रूपात केले आहे तर F1 हा केंद्रबिंदू आहे हे A पासून ते 1 च्या दरम्यानचे अंतर आहे हे अंतर आपण F1 पासून मोजुया त्यास F1 पासूनच्या अंतरानुसार दोन्ही बाजूंनी कंस करू तर F1 हा केंद्रबिंदू आहे परंतु A1 A ते अंतर आहे ABच्या दोन्ही बाजूस वरच्या आणि खालच्या भागावर कंस करू आता येथून फोकस F2 केंद्र घेऊन आणि त्रिज्या B1 घेऊन या दिशेने एक कंस बनवा त्याचप्रमाणे त्या बाजूस बनवा एकदा आपण हे पूर्ण केले की आपल्याकडे हा बिंदू P1 आणि P1' असेल हे F1 आहेत आणि हे F2 आहे आणि हे देखील F2 आहे आणि हे F1 आहे आता जर आपण P2 बनवण्यासाठी दुसर्या बिंदूकडे जात आहोत तर आपल्याला जे करायचे आहे ते A ते 2 हे अंतर जे काही असेल ते घेऊन परंतु F1 हा केंद्रबिंदू घेऊन दोन्ही बाजूंना कंस बनवले त्याचप्रमाणे B ते 2 अंतर जे काही असेल ते घेऊन F2 हा केंद्रबिंदू घेऊन दोन्ही बाजूंना कंस बनवले कुठलाही छेदनबिंदू असो आपण P2 P2 किंवा P2 अशा प्रकारे कॉल करू जे A ते 1 अंतर अधिक B ते 1 अंतर नेहमी आपल्याला मुख्य अक्ष 70 मिमी देते चला हे पाहू हा A1 आहे हे A1 आणि B1 आहे तर जर आपण हे दोन अंतर जोडणार आहोत तर हे आपल्याला 70 मिमी इतका मुख्य अक्ष देईल त्याचप्रमाणे जर आपण A ते २ अंतर आणि B ते २ अंतर वापरत आहोत ज्यामध्ये A२ अधिक B२ अंतर देखील आहे जे 70 मिमी आहे अशा प्रकारे आपण P2 बिंदू P3 बिंदू आणि इतर गोष्टी बनवणार आहोत तर आपण आपले उदाहरण क्रमाक्रमाने बनवू या मुख्य अक्ष 100 मिमी तर या ड्रॉईंग शीटवर नजर टाकू तर या ड्रॉईंग शीटवर 100 मि चिन्हांकित करू आपण A आणि B ला म्हणू मग आपण दुभाजक वापरू आपल्याला ते केंद्र शोधणे आवश्यक आहे अन्यथा आपण या प्रकरणात 50 मिमी देखील वापरू शकतो या रेषा जोडून द्या तर हे त्या ओळीच्या वर्तुळाच्या मध्यभागी आहे याला आपण O म्हणू आता आपल्याला दोन्ही बाजूंनी 35 मिमी अंतरावर असलेले शोधणे आवश्यक आहे तर 35 मिमी स्केल चिन्हांकित करू तर हे एक फोकाई आहे इतर एक 70 मिमी आहे तर या बिंदूंना F1 आणि या बिंदू F2 वर संबोधित करा त्यानंतर आपल्याला A ते 1 अंतर घ्यावे लागेल त्यासाठी आपल्याला अनियंत्रितपणे किंवा समान विभागणी घ्याव्या लागतील आपण समान विभाग घेऊ तर ते 35 मिमी आहे तर आपण प्रत्येक 7 गुणानंतर चिन्हांकित करू इच्छितो तर 35 म्हणजे 714212835 आहेत त्याचप्रमाणे येथे 35 पुढील 42 49 आणि इत्यादी बनवू शकतात एकदा हा विभाग पूर्ण झाल्यावर आपल्याला A ते 1 अंतर मोजावे लागेल तर आपण त्यांना 1 2 3 4 5 6 आणि इतर असं नाव देऊ A ते 1 अंतर जे काही असेल आपल्या कंपासचा वापर करून आणि F1 केंद्रबिंदू घेऊन B ते 1 ला दोन्ही बाजूंना कंस चिन्हांकित करा आपल्याला अंतर शोधणे देखील आवश्यक आहे F2 हा फोकाय वापरून कंस बनवा त्या छेदनबिंदूला P 1 P 1 P 1' P 1' म्हणा आता A ते 2 तो बिंदू निवडा हे A ते 2 दोन्ही बाजूंच्या फोकसभोवती मध्यभागी आहे नंतर B ते 2 आपल्या अंतरात जे काही अंतर मिळेल ते F2 हा वक्र छेदून A2 आहे तर हा बिंदू P2 चिन्हांकित करा त्याचप्रमाणे F1 केंद्रच्या आसपास A3 अंतर वापरा B3 अंतर F2 च्या आसपास केंद्रित आहे आता आपण फ्रेंच वक्र वापरुन गुळगुळीत वक्रात जोडण्याचा स्थितीत आहोत आणि ते अधिक चांगले होईल अशाप्रकारे आपण P3 मधून जाणार्या रेषेत बांधणीच्या स्थितीत येऊ अशा प्रकारे आपण B बिंदूमधून जाणाऱ्या सर्व वक्रांची बांधणी करण्याच्या स्थितीत आहोत आणि या बिंदूवर देखील आहोत म्हणजे आपण लंबवर्तुळ बांधकाम करण्याची स्थिती आहोत हे आर्क ऑफ सर्कल पद्धती आहे या प्रकरणात आपल्याला मुख्य अक्ष आवश्यक आहे तर जर ते कॉन्स्ट्रुकशन रेषा असेल तर आपल्याला 100 मिमी दर्शवावे लागेल आपल्याला फोकाय अंतर देखील ठाऊक आहे तर लहान परिमाण नेहमीच आत असतात हे प्रमाणित मानक आपण वापरणार आहोत बांधकाम प्रक्रिया अधिक गडद होण्याऐवजी अधिक हलकी देखील होऊ शकते तर हे 70 आहे आणि हे फोकायमधील अंतर 100 आहे आता आपण एक प्रश्न विचारू लंबवर्तुळाला स्पर्शिका आणि सामान्य रेषा कसे काढावे उदाहरणार्थ आपण लंबवर्तुळ म्हणून बनवलेल्या वक्रांचा काही भाग आहे आता आपल्याला एखादी सामान्य रेषा किंवा स्पर्शिका बनवायची असल्यास कुठलाही बिंदू निवडा या प्रकरणात उदाहरणार्थ बिंदू R येथे आपण बांधू इच्छित आहोत तर आपण सामील झालो आहोत तो हा लंबवर्तुळ आहे आणि त्याप्रमाणे सामान्य रेषा तयार करण्याचा आमचा मानस आहे त्या उद्देशाने आपण काय करावे आपण सामान्य रेषा किंवा स्पर्शिका कोठे काढायचे हे ठरविल्यानंतर त्या बिंदू R ला फोकस F सह जोडावे त्याचप्रमाणे या R मध्ये फोकस F ला जोडावे आता आपल्याकडे एक कोन आहे आपल्याकडे हा कोन F1 R F2 आहे आता या केंद्राच्या अंतरावर कुठेतरी अंतर ठेवून आपण केवळ एक कंस बनवितो त्यास दुभाजित करावे लागेल तर तेथून पुन्हा त्याच त्रिज्यासह दोन्ही बाजूंनी एक कंस बनवा तर आपल्याकडे काही बिंदू आहे आणि तो वाढवू तर हे दोन्ही बाजूंना समान कोन बनवते आणि हा बिंदू वाढविला जातो जर आपण ते करू शकलो तर यालाच आपण सामान्य रेषा म्हणतो अशा प्रकारे आपण लंबवर्तुळा आपण सामान्य रेषा तयार केलेले आहे स्पर्शिका नेहमीच 90° असेल आणि R मधून जात असलेल्या एका बिंदूला स्पर्श करा आणि आपण स्पर्शिका तयार करण्याच्या स्थितीत असू जर येथे काही इतर बिंदू असतील तर आपण F1 बिंदू जोडून देऊ उदाहरणार्थ आपण तेथे सामान्य रेषा बनवू इच्छित आहोत आपण जे करतो ते हा F1 आणि त्या F2 बिंदूला जोडून देऊ आता त्यामध्ये दुभाजक तयार करा सामान्य रेषा बनवा हि सामान्य रेषा आहे आणि हि स्पर्शिका असेल जर एखाद्याला येथे सामान्य रेषा बनवायचे असेल तर काय करावे याबद्दल विचार करा अगदी मुख्य अक्ष किंवा लघु अक्षांवर आपण सामान्य रेषा बनवू इच्छिता हे सरळ असेल किंवा मला F1 F2 मधील रेषांमध्ये जोडावे लागेल आणि त्यास दुभाजक करावे लागेल तर आपण त्याकडे काळजीपूर्वक पाहूया जर बिंदू थेट मुख्य किंवा मुख्य अक्षांवर असेल तर त्या वक्र वरील कोणत्याही बिंदूला दोन केंद्रांसह जोडण्याची प्रक्रिया आहे तर जर मी B बिंदू F1 सह जोडत आहे तर ही रेषा असेल त्याचप्रमाणे हा बिंदू आपण F 2 शी जोडणार आहोत याचा अर्थ असा की या B बिंदूशी पुन्हा जोडून घ्या दोघे अद्याप 0° किंवा 180 ° प्रकारची समान रेषा बनलेला समान विभाग बनवत आहेत तर हे असे आहे जे या टप्प्यावर त्या वर्तुळाची सामान्य रेषा बनवते आणि स्पर्शिका त्यास लंब असेल सामान्य रेषा ह्या दिशेने असेल स्पर्शिका त्या दिशेने असेल जर आपण C बिंदू निवडत असाल तर सामान्य दिशेने त्या जाईल तर स्पर्शिका दुसर्या दिशेने जाईल A B C D हे चार बिंदू वगळताउर्वरित बिंदूंवर या दिशेने जाताना हे सामान्य कोन 0 कोनातून 90° पर्यंत निरंतर वाढतात तर आपण शीटवरील स्पर्शिकावर हि सामान्य रेषा बनवू आपल्याकडे वक्रचा एक भाग येथे ड्रॉईंग शीटवर आहे आता आपण येथे एक बिंदू ओळखू आपण येथे ड्रॉईंग शीटवर सामान्य रेषा बनवू इच्छितो त्यासाठी या बिंदूचा विचार करूया आता या F1 त्या बिंदूंसोबत जोडण्याची कार्यपद्धती आहे ती कॉन्स्ट्रुकशन लाइन आहे त्याचप्रमाणे या F 2 ला विशिष्ट बिंदूंसोबत जोडूया आता आपण हा बिंदू ओळखणार आहोत आता त्या हेतूसाठी कोन दुभाजक वापरा म्हणजे आपल्याला अनियंत्रित त्रिज्यासारखे काहीतरी निवडायचे आहे आता हा छेदनबिंदू त्याच त्रिज्यासह वापरा हा वक्र बिंदू शोधून त्यास या बिंदूसह जोडा ही सामान्य रेषा MN असेल आणि स्पर्शिका नेहमी त्यास लंब असेल म्हणूनच आपण सेट स्क्वेर वापरू शकतो त्याला संरेखित करा किंवा कदाचित आपला डराफ्टर या लंब रेषा तयार करण्याचा आणि या लाइनचा विस्तार करण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे तर आपल्याकडे ही स्पर्शिका ST आहे ती आर्क ऑफ सर्कल आहे आणि आपण स्पर्शिका आणि सामान्य रेषा दोन्ही कसे बनवायचे हे शिकलो आहोत तर आजच्या व्याख्यानात आपण आर्क ऑफ सर्कल पद्धत पूर्ण केली आहे तर सिद्धांतानुसार लंबवर्तुळाकार रचनेच्या चार लोकप्रिय पद्धती आहेत फोकस डायरेक्ट्रिक्स मेथड कॉन्सन्ट्रीक सर्कल मेथड ऑबलॉंग मेथड आणि आर्क ऑफ सर्कल मेथड फोकस डायरेक्ट्रिक्स पद्धतीत आपल्याला डायरेक्ट्रिक्स इससेन्ट्रिसिटी माहित आहे वक्र वरील कोणत्याही बिंदूमधील समान अंतर समान भागाने विभाजित करा 45 ° रेषा काढा आणि त्यास छेदून हे लंबवर्तुळ तयार करा कॉन्सन्ट्रीक सर्कल पद्धतीमध्ये आपल्याकडे एक मुख्य अक्ष लघु अक्ष आणि दोन वर्तुळ आपण काढतो त्या दोन वर्तुळामध्ये आडव्या आणि उभ्या प्रोजेक्शन्सद्वारे समान संख्येच्या विभाजनांवर आपण हे लंबवर्तुळ काढू आयत पद्धतीत किंवा ऑबलॉंग पद्धतीत आपल्याकडे मुख्य अक्ष लघु अक्ष एक आयत आहे काही बाबतीत आपण पॅरलॅलोग्राम देखील लघु अक्षांवर मुख्य अक्षांवर समान संख्येचे भाग बनवू शकतो लघु अक्ष घटकांना मुख्य अक्ष घटकांसह जोडा आणि तेथून छेदनबिंदू मिळवा हे लंबवर्तुळ तयार करा आर्क ऑफ सर्कल पद्धतीत आपण पाहिले आहे की प्रमुख अक्ष दिले गेले आहे फोकाय दरम्यान अंतर दिले गेले आहे म्हणून तत्त्व वापरुन ज्या ठिकाणी आपण हे लंबवर्तुळ बनवू शकतो A 1 अधिक B 1 नेहमीच त्रिज्येची लांबी असते आणि त्रिज्या F 1 F 2 असते जे फोकाय केंद्रबिंदू असतात बरेच कंस त्यांना छेदतात आणि लंबवर्तुळ तयार करतात आपण लंबवर्तुळाकार बांधण्याचे हे मार्ग आहेत आणि विशेषत फोकस डायरेक्ट्रिक्स पद्धत बर्यापैकी लोकप्रिय आहे एक कारण असे आहे कि डायरेक्ट्रिक्सपासून आपल्याला माहित असलेले अंतर आणि इससेन्ट्रिसिटी माहित आहे याचा अर्थ असा की शेवटच्या वर्गात आपण पाहिले आहे की लंबवर्तुळाची इससेन्ट्रिसिटी 1 पेक्षा कमी आहे पॅराबोलाची इससेन्ट्रिसिटी 1 च्या समान आहे आणि हायपरबोलासाठी इससेन्ट्रिसिटी 1 पेक्षा जास्त आहे याचा अर्थ असा आहे की आपल्याला तत्त्वतः डायरेक्ट्रिक्स अंतर आणि इससेन्ट्रिसिटी माहित असल्यास आपण लंबवर्तुळ पॅराबोला हायपरबोला तयार करण्यास स्थितीत येऊ शकतो आणि पुढच्या वर्गात या चार पद्धती पॅराबोला बांधण्यासाठी आपण पाहू विशेषत फोकस डायरेक्ट्रिक्स मेथड आयत पद्धत आणि टॅन्जंट मेथड सारखे एक विशिष्ट प्रकरण आहे पॅराबोलास स्पर्शिका व सामान्य रेषा कसे काढायचे ते देखील आपण पाहू